नमस्कार शेवटच्या वर्गात आपण एएसएम चार्ट पाहिले आणि समस्येचे विधान दिले आपण त्या विशिष्ट समस्येच्या निवेदनासाठी एएसएम चार्ट कसा मिळवू शकतो हे पाहिले आहे आणि आपण व्हेंडींग मशीनचे उदाहरण पाहिले ज्याला दोन इनपुट होते तसेच सीक्वेन्स डिटेक्टरचे उदाहरणही पाहिले तर आजच्या वर्गात आपण एएसएम चार्ट वापरुन सर्किट रियलायझेशन कडे पाहू आणि त्या नंतर आपण डिकोडर ऑर आधारित कॉम्बिनेटरियल सर्किट रियलायझेशन प्रक्रिया पाहू आणि शेवटी आपण स्टेट मिनिमायझेशनकडे जाऊ आणि एका पध्दतीकडे बघू ज्याला रो एलिमिनेशन मेथड म्हणतात आपण मागील भागात पाहिलेली ASM चार्ट वर आधारित सर्किट रियलायझेशनची समस्या या वर्गात पुढे नेऊ आपण पाहिल्याप्रमाणे तिथे एक वेडिंग मशीन होते ज्यामध्ये फक्त 5 रुपये आणि 10 रुपयाची नाणी जमा करता येत होती तिथे एक कॉईल सेन्सिंग मेकॅनिझम होता ज्यामध्ये I शून्य असेल तर नाणे जमा झाले नाही असे होते नाणे जमा केले जात होते त्यावेळी त्याची किंमत एक होती तिथे अजून दुसरा सेंसर होता जर नाणे जमा झाल्यावर तो 0 असेल तर त्याचा अर्थ होता की पाच रुपयाचे नाणे जमा झाले आहे आणि जर तो 1 असेल तर त्याचा अर्थ होता की दहा रुपयाचे नाणे जमा झाले आहे आणि X आणि Y असे दोन आउटपुट होते जेव्हा X जर 1 असेल तर उत्पादन वितरित केले जाते अन्यथा X 0 राहील आणि जर Y 1 असेल तर 5 रुपये परत केले आहेत जर ते 20 रुपयांपर्यंत जाते म्हणजे वेंडिंग मशीनमध्ये जमा केलेले एकूण पैसे १० रुपये किंवा 5 रुपये आणि 5 रुपये असे असू शकतात कोणत्याही अनुक्रमाने जमा केले असेल तरी 5 रुपयाचे नाणे ग्राहकाला परत केले जाईल म्हणून आपण कार्य करीत असलेल्या समस्येचे विधान हेच आहे आणि आपण या स्टेट मशीन डायग्रॅम वर पोहोचलो आहे आपण प्रत्येक अवस्थेचा एकेक भाग विचारात घेऊन स्टेट मशीन डायग्राम पाहिली होती तर आतापर्यंत आपण मागील वर्गात हे केले होते आता या विशिष्ट सर्किटची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम आपल्याला स्टेट असाईनमेंट करणे आवश्यक आहे तरआपण आधी पाहिल्याप्रमाणे ab आणि c या त्या अवस्था आहेत तर आपण त्याचा विचार करू इथे तीन अवस्था असल्यामुळे 2 फ्लिप फ्लॉप आवश्यक असतील तर 2 फ्लिप फ्लॉप आपण त्याचे नाव B आणि A असे समजू आणि A साठी संबंधित अवस्था आहेत 0 0 B साठी आहेत 0 1 आणि c साठी आहेत 1 0 तरपुढील महत्त्वाचे कार्य म्हणजे एएसएम चार्ट पासून स्टेट टेबलवर जाणे ठीक आहे तर आपण त्या भागाकडे पाहूया प्रत्येक अवस्थेसाठी An Bn डिफाइन आहे जेव्हा ते 0 0 असेल ही अवस्था a असेल अवस्था a साठी इनपुटच्या चार शक्यता असतील I J 0 0 0 1 1 0 आणि 1 1 अर्थातच जेव्हा I हा 0 असेल तेव्हा J 0 1 असेल आणि ह्या स्थितीमध्ये नाणे जमा होत नसल्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही त्यामुळे आपण त्याला 0 X असेही लिहू शकतो तर पुढील अवस्था काय असेल जर I शून्य असेल तर पुढील अवस्था a म्हणजे 0 0 असेल तर इथे बघा हे आहे 0 0 आणि जर हे 0 0 असेल तर ही अवस्था a आहे तर I 1 असेल तर याचा अर्थ नाणे जमा झालेले आहे आणि J 0 आहे म्हणजे पाच रुपयाचे नाणे आहे त्यामुळे ते b अवस्थेला जाईल अवस्था b म्हणजे 0 1 म्हणजे पाच रुपये जमा झालेले आहेत तर हा आहे 0 0 आणि 0 1 आणि त्यानंतर इनपुट असेल 1 1 म्हणजेच दहा रुपये जमा झालेले आहेत तर ASM चार्ट मध्ये आपण पाहू शकतो की हे c आहे तर ते 1 0 वर जाईल तर एएसएम चार्टवरून आपण शोधू शकतो की वर्तमान स्थितीतील इनपुट I आणि J कोणत्या अवस्थेसाठी आहेत आपण पुढील विशिष्ट अवस्थेत जाऊ तर स्टेट टेबल मॅपिंगचा तो ASM चार्ट आहे एकदा ते पूर्ण झाल्यावर बाकीच्या गोष्टी आपण सिक्वेन्शिअल लॉजिक डिझाइन सर्किटसाठी केल्याप्रमाणेच आहेत तर पुढील अवस्था आहे 0 1 म्हणजेच अवस्था b ही अवस्था आपण ठरविलेली आहे या दोन स्थितीमध्ये I 0 असेल तर ते केवळ 0 1 म्हणजे अवस्था b ला असेल जेव्हा ते 1 0 असेल म्हणजे 5 रुपये जमा केले गेले आहेत 5 रुपये आणि 5 रुपये ते १० रुपये होतील जे c अवस्थेत जाईल म्हणजे 1 0 आपण एएसएम चार्टमधून पाहू शकता की ते c अवस्थेकडे जाते आणि 0 1 पासून 1 1 कडे जात असल्यास ते 5 रुपये आणि 10 रुपये प्राप्त करत आहे जर आपण मागे गेलो तर ASM चार्ट मध्ये आपल्याला हे स्टेट b असल्याचे दिसेल तर हे 1 आहे आणि हे 1 आहे हे काय करते हे उत्पादन वितरीत करते X 1 असते आणि ते a अवस्थेकडे जाते तर आपण लिहू शकतो जेव्हा ते 0 1 वर असते आणि ते 1 1 वर असते तेव्हा 0 0 असे लिहू शकतो ही अवस्था a आहे पुढे जर ते 1 0 असेल तर याचा अर्थ ते c अवस्थेमध्ये असेल 0 0 ते केवळ c अवस्थेतच राहील 1 0 याचा अर्थ असा आहे की 5 रुपये प्राप्त झाले आहेत तर ही अवस्था a आहे आणि इथे फक्त उत्पादन वितरित केले जाईल 1 1 म्हणजे 10 रुपये आणि आणखी 10 रुपये प्राप्त झाले आहेत हे a अवस्थेत जात आहे तुम्ही एएसएम चार्टमध्ये पाहिल्याप्रमाणे ही आरंभिक स्थिती a आहे आणि उत्पादन वितरित करताना 5 रुपयांचे नाणे देखील परत करीत आहे तर आपण ASM चार्ट वरून स्टेट टेबल काढू शकतो एकदा ते पूर्ण झाल्यावर उर्वरित गोष्टी आपण सिक्वेशिअल लॉजिक डिझाइन सर्किटसाठी आधीच्या वर्गांमध्ये पाहिल्याप्रमाणे असतील तर बहुतेक वेळी आपण JK फ्लिप फ्लॉप वापरला आहे तर बदल म्हणून आपण D फ्लिप फ्लॉपचा वापर करूया आणि त्याचे आणखी काही महत्त्व आहे जे आपण नंतर पाहू तर जर आपण D फ्लिप फ्लॉप वापरत असाल तर एक्साईटेशन टेबल अगदी सोपा आहे फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर जे काही आहे ते आउटपुटवर जाते तर पुढील स्थिती जे आहे ते म्हणजे फ्लिप फ्लॉपचे इनपुट मूल्य असेल नाही का तर त्यासाठी जी काही इनपुट मूल्ये आहेत म्हणजे पुढील अवस्थेचे मूल्य तर ती DB मूल्ये आहेत तसेच An प्लस 1 साठी पुढील अवस्थेची जी काही मूल्ये असतील तर ती DA साठीची मूल्ये आहेत मग आपले पुढचे पाऊल काय असेल तर डिझाइन समीकरणे मिळविणे तर ही इनपुट समीकरणे आहेत अशा प्रकारे हे लिहिले गेले आहे0 0 0 1 0 0 1 0 1 1 0 0 हे DB साठी आहे तर तुम्ही पाहू शकता हे आहे 0 0 0 1 0 0 1 0 नंतर 1 1 आणि 0 0 आणि नंतर उर्वरित सर्व डोन्ट केअर don't care असतील कारण तिथे 1 1 नाही म्हणून उर्वरित सर्व डोन्ट केअर असतील तर मग आपण गट तयार केल्यास आपण पाहू शकता असे 2 गट आहेत आणि हा दुसरा गट आहे तर हे असे 4 व्हेरिएबल्स आहेत ज्याद्वारे तुम्हाला हे समीकरण मिळेल त्याचप्रमाणे इतर प्रकरणात मिळेल DA साठी हा एक गट आहे 4 सदस्यांचा गट आहे आणि हा दुसरा गट आहे जो याने दिलेला आहे I J बार B बार Bn बार An बार त्याचप्रमाणे उर्वरित प्रकरणांमध्ये असेल हा भाग तुम्हाला चांगला ठाऊक आहे तर फ्लिप फ्लॉप इनपुटचे हे समीकरण आहे DB I' Bn I An I Bn' An' DA I' An' आणि मग ज्याला असे आउटपुट दिले जाते त्याचे समीकरण आहे कारण ते मिली मॉडेल आहे तर आऊटपुट समीकरण इनपुटला लक्षात घेऊन मांडले जाते तर ते I आणि J आहे ते मूर मॉडेल होते का हे पूर्णपणे फ्लिप फ्लॉप आउटपुटमधून व्युत्पन्न केले गेले असते आणि म्हणून I आणि J याचा विचार केला नसता म्हणूनच आपण पाहता की या सर्व माहिती तसेच अवस्थांचा येथे विचार केला जातो तर त्या अनुषंगाने हे समीकरण आहे आणि आपल्याला येथे Y चे आणखी एक समीकरण मिळाले आहे तर X आणि Y म्हणून आपण यापूर्वी अनुसरण केलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेट टेबलपासून डिझाइन समीकरणात थेट मॅपिंग करत आहोत X I Bn I J An Y I Bn एकदा ही समीकरणे मिळाली की पुढे त्यांना सर्किटमध्ये टाकत आहोत आणि हे कसे करावे हे आपल्या सर्वांना माहित आहे म्हणून जर आपण त्यापैकी फक्त एक उदाहरण म्हणून घेतले तर हे तुमची A फ्लिप फ्लॉप आहे जर आपण DA पाहिले तर हा I आहे आणि I हा बार आहे आणि हा a आहे तर हा a पुन्हा परत येत आहे आणि हा I बार आहे तर I A I बार An आणि I J बार B बार Bn बार An बार आहे तर हे 4 इनपुट असलेले AND गेट आहे जे आवश्यक त्या इनपुट घेत आहे आणि नंतर आपल्यास एक OR मिळाला आहे तर यामुळेच तुम्हाला DA मिळतो तसेच इतरांसाठी सुद्धा होत असते क्लॉक सामान्य आहे आणि या पद्धतीने आउटपुट व्युत्पन्न होते तर सर्किटमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण समजू शकता आपण फक्त त्या पायऱ्यांचा उपयोग करून घेऊ ठीक आहे आता लक्षात घ्या की JK फ्लिप फ्लॉपच्या तुलनेत हे सर्किट थोडे अधिक क्लिष्ट दिसते कारण प्रदान केलेला कमीतकमी कॉम्बिनेटोरिअल सर्किट भाग कारण त्याची डोन्ट केअर आणि इतर गोष्टींची संख्या कमी आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिळणाऱ्या समीकरणामध्ये अधिक व्हेरिएबल्स उपस्थित आहेत तर हेच इथे दिसते त्यामुळे आपल्याला सर्किट तयार करण्यासाठी इतर पर्यायांकडे पाहण्याची संधी मिळते आणि पुढची अवस्था ही फ्लिप फ्लॉपचे इनपुट आहे हे लक्षात घेऊन आपण D फ्लिप फ्लॉप वापरत असताना असा एक पर्याय असू शकतो तर आपण अशा प्रकारची व्यवस्था वापरू शकतो जर तुम्हाला आठवत असेल तर या आधी आपण हे या पद्धतीने कॉम्बिनटोरियल सर्किट OR वर आधारित बहुसंख्य आउटपुट जनरेशन योजनेप्रमाणे केलेले आहे म्हणून आपण त्याला कॉम्बिनटोरियल सर्किटचा भाग म्हणून वापरू शकतो हे अधिक सुलभ होणार नाही परंतु हार्डवेअर मिळविण्याच्या दृष्टीकोनातून सोपे होईल तर त्यासाठी आपल्याला काय हवे आहे तर हे 4 ते 16 डिकोडर आहेठीक म्हणून Bn An I J हे चार इनपुट आहेत आणि 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 1 1 1 1 हे संबंधित आउटपुट आहेत तर 0 0 0 0 उपस्थित असल्यास संयोजनावर अवलंबून असल्यास हे हाय असेल उर्वरित सर्व गोष्टी 0 असतील त्याऐवजी 0 0 0 1 अस्तित्वात असल्यास हे हाय असेल आणि उर्वरित सर्व आउटपुट 0 असतील डिकोडर अशा प्रकारे कार्य करते तर इथे आपण ती संकल्पना वापरतो आणि आपल्याला मिळालेला स्टेट टेबल इथे दिसेल आणि आपण त्याला थेट डीकोडर ओआर आधारित कॉम्बिनेटरियल सर्किट मध्ये रूपांतरित करू शकतो तर आपण दोन D फ्लिप फ्लॉपचा वापर करणार आहोत हे संबंधित इनपुट आहेत आणि जर हे 0 असेल Bn An I Jतर हे 0 0 0 0 असेल त्यासाठी DB 0 आहे 0 0 0 1 DB 0 आहे 0 0 1 0 DB 0 आहे आणि 0 0 1 1 DB 1 आहे तर इथे तुम्हाला असे दिसेल त्याचप्रमाणे 0 1 0 1 DB साठी 0 आहे जेव्हा या विशिष्ट प्रकरणात 0 1 1 0 असते तेव्हा हे 1 असते त्याचप्रमाणे 1 0 0 0 साठी हे 1 1 0 0 1 आहे हे 1 आहे तर आपण या विशिष्ट इनपुट साठी काय पाहू शकता जर आपण Bn An I आणि J चे फंक्शन म्हणून DB लिहितो आणि ते 16 मिन टर्म्स व्युत्पन्न होत आहेत तर हे 0 0 1 1 आहे तर 3 तर हे 6 आहे आणि नंतर हे 8 आहे आणि हे 9 आहे जर आपण त्यांची बेरीज केली तर आम्हाला DB चे मूल्य मिळेल तर हे डीकोडर सर्व मिन टर्म्स तयार करीत आहे आणि आपल्याकडे डीकोडर ओआर गेट संयोजनात येथे 4 इनपुट किंवा गेट असणे आवश्यक आहे तर सिगमा एम 3689 हे फंक्शन आहे जे DB चे डिझाईन समीकरण आहे

𝐷𝐷𝐵𝐵𝐹𝐹𝐵𝐵𝑛𝑛𝐴𝐴𝑛𝑛𝐼𝐼𝐽𝐽 Σ𝑚𝑚3689 त्याचप्रमाणे DA साठी जर तुम्ही त्याकडे पाहिले तर ते 2 4 5 आहे तर आपल्याकडे हा दुसरा OR गेट असू शकतो तर म्हणूनच मी डॉट डॉट डॉट इत्यादी दिले आहे आणि त्यावरून तुम्हाला DA साठी संबंधित इनपुट मिळेल तर ते तुम्ही फ्लिप फ्लॉपला देत आहात 𝐷𝐷𝐴𝐴 Σ𝑚𝑚245 तर तशाच प्रकारे येथे आपण त्या D फ्लिप फ्लॉपला देत आहात हा तुमचा D आहे ही तुमची संबंधित B आहे आणि ही तुमची संबंधित A आहे आणि इथे B देण्यात येईल आणि इथे A दिले जाईल तर आपण सर्किटची रचना अशा प्रकारे करू शकतो हा सर्किटचा एकत्रित भाग आहे आपण पाहिलेला हा कॉम्बिनेटोरिअल भाग आहे या डिझाइन समीकरणाद्वारे आणि या पद्धतीने प्रस्तुत केले जाते हे कमी केले जाते परंतु आपल्याला बरेच गेट वापरावे लागतील परंतु हा डीकोडर संक्षिप्तरित्या आला आहे जो आपल्याला आयसी इंटिग्रेटेड सर्किट फॅब्रिकेटेड असल्याचे माहित आहे तर आपण ते आउटपुट वापरू शकता आणि एकापेक्षा जास्त OR गेट्स वापरू शकता तर त्याचप्रमाणे X आणि Y आपण या डीकोडर आउटपुटमधून देखील हे योग्य प्रकारे तयार करू शकता 𝑋𝑋 Σ𝑚𝑚71011 Y Σ𝑚𝑚 आता आपण पाहिले आहे कि हे मिली मॉडेल मूर मॉडेल आणि स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम एएसएम चार्ट स्टॅंडर्ड सरलीकरणाचा उपयोग करून काही प्रमाणात स्टॅंडर्ड सरलीकरण वापरुन कसे करता येते किंवा डिकोडर वापरुन मिनटर्म तयार करण्यासाठी वापरली जाणारी व्यवस्था वापरुन कसे करता येते आता आपण या सिंक्रोनस सिक्वेन्शिअल सर्किट डिझाइनचा आणखी एक पैलू पाहू ज्यास स्टेट मिनीमायझेशन म्हणतात हे महत्त्वाचे आहे कारण बर्याचदा समस्येच्या विधानातून आपण करीत असलेल्या अवस्थेच्या परिभाषा आणि नंतर स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम किंवा संबंधित एएसएम चार्टवर पोचण्यामुळे असे होऊ शकते जेणेकरुन आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अवस्थांचा विचार केला आहे आपल्याला आठवत असल्यास सिक्वेन्स डिटेक्शन समस्येमध्ये आपण ह्या प्रकारे अवस्था डिफाइन केल्या आहेत तर a कोणतेही बिट योग्यरित्या शोधले गेले नाही b 1 बिट सापडला आहे आणि अशाच प्रकारे ते होत राहील तर आपण समस्या समजून घेऊन हे करत आहोत त्याचप्रमाणे वेंडिंग मशीनच्या समस्येसाठी आपण पहात होतो पैसे जमा झाले नाहीत नंतर पाच रुपये जमा झाले दहा रुपये जमा झाले ह्या भिन्न अवस्था आहेत म्हणून आपण ह्याचा तार्किक युक्तिवाद केला आणि त्या अवस्थांची व्याख्या केली तर तेथे अधिक जटिल समस्या असतील ज्या समजणे अधिक कठीण आहे आणि तार्किकदृष्ट्या आपण ते उलगडू शकतो आणि त्या अवस्था मिळवू शकतो परंतु त्याच अवस्थांनी प्रारंभ करणे आवश्यक नाही किंवा सर्वात कमी अवस्थांनी किंवा आपण एक अंमलबजावणीकर्ता म्हणून कोणीतरी आपल्याला स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम देते आणि आपल्याला अंमलात आणण्यास सांगितले जाते त्यात काही अनावश्यक आहे की नाही हे आपण शोधतो आणि नंतर कमीतकमी अवस्था दर्शविणारे निवेदन आपल्याला मिळते जे आपल्याला खर्च कमी करण्यास वेळ कमी करण्यास आणि त्याशी संबंधित असलेल्या बर्याच गोष्टी डिझाइनची वेळ आणि इतर बर्याच गोष्टींमध्ये मदत करते डिझाइनची वेळ जटिलता आणि तेथे नसलेल्या इतर अनेक बाबी तिथे नसतील म्हणून लक्षात ठेवा कमीतकमी स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम किंवा स्टेट मशीन आपल्याला माहिती नसलेल्या फरक न देता समान इनपुट आउटपुट संबंध देईल तर ते इनपुट आउटपुट वैशिष्ट्ये बदलणार नाही परंतु केवळ अंतर्गत स्थिती ज्यास सर्किट तयार करणे आवश्यक आहे संबंधित आउटपुट व्युत्पन्न करणे आवश्यक आहे विशिष्ट इनपुटच्या अनुक्रमात जे फक्त बदलत आहे ते फक्त कमी होत आहे ठीक आहे का तर या पार्श्वभूमीवर आपण एक उदाहरण पाहू आणि ते कसे केले जाते त्या विशिष्ट उदाहरणाद्वारे शिकू तर आज आपण एक पद्धत घेऊ आणि पुढच्या वर्गात आपण आणखी दोन लोकप्रिय पद्धती घेऊ तर हे एक स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम आहे जे काही स्त्रोताकडून प्राप्त झाले आहे आणि नंतर ते कमी करता येईल की नाही हे पाहण्याचे कार्य आपल्याकडे आहे तर आपण पाहत आहोत की a b c d e f सहा अवस्था आहेत आणि त्या कामासाठी वापरल्या जाणार्या पहिल्या पध्दतीला रो एलिमिनेशन मेथड म्हणतात तर त्यापूर्वी आपण प्रथम हे समजून घेऊ की त्या दोन अवस्था समतुल्य मानल्या जातात जर प्रत्येक इनपुट कॉम्बिनेशनसाठी समान किंवा समतुल्य स्थितीत गेले आणि समान आउटपुट व्युत्पन्न केले तर दोन अवस्था समतुल्य मानल्या जातात म्हणूनच जेव्हा आपण विचार करू की दोन अवस्था समतुल्य आहेत तेव्हा ते समान अवस्था किंवा समकक्ष स्थितीत जात आहेत तर तेच समतुल्य आउटपुट पहावे आणि जनरेट करावे लागेल तर या स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅमसाठी आपण प्रथम संबंधित टेबलकडे जाऊ तर ही सध्याची स्थिती आहे a b c d e f बरोबर तर इनपुटसाठी पुढील अवस्था केवळ 1 इनपुट वापरले जाईल हे मिली मॉडेल आहे तर X बरोबर 0 आणि X बरोबर 1 ठीक आहे तर संबंधित पुढील स्थिती a साठी आहे आपण पाहू शकता की X बरोबर 0 आहे हे a आहे कारण X बरोबर 1 आहे हे b आहे संबंधित आउटपुट काय आहेत a कडून प्राप्त केलेले इनपुट 0 असल्यास आउटपुट 0 आहे प्राप्त केलेले इनपुट 1 आहे आउटपुट अद्याप 0 आहे अशा प्रकारे आपल्यास या टेबलची पहिली ओळ मिळेल त्याचप्रमाणे b आपण पाहू शकतो b c आणि d वर जात आहे आणि प्रत्येक वेळी आउटपुट 0 आणि 0 आहे c साठी ते e आणि f वर जाईल e आणि f आउटपुट 0 0 आहे d साठी ते जात आहे b येथे आणि a येथे b वर जा आउटपुट 0 आहे आणि a वर जा आउटपुट 1 आहे e साठी ते c आणि d आहे दोन्ही प्रकरणांमध्ये आऊटपुट 0 दिसेल f साठी ते b आणि a वर जात आहे आउटपुट येथे 0 आणि तेथे 1 आहे ठीक आहे का तर समांतर संबंध लागू करणेसाठी हा सुलभतेने नकाशा बनवण्याचा मार्ग आहे म्हणूनच जर काही निरर्थक असेल तर तपासून घ्या एकदा आपण तिथे ठेवल्यानंतर समरूपतेची विशिष्ट संकल्पना घेतल्यास आपण b आणि e पाहू शकतो तर पुढील अवस्था c आणि d आहे आऊटपुट 0 0 0 0 आहे तर आपण b आणि e समकक्ष म्हणू शकतो b आणि e समतुल्य आहेत आणि आपण त्यापैकी एक काढून टाकू शकतो तर त्याला एक रो काढून टाकणे असे म्हटले जाते तर e काढून टाकले गेले आहे आणि b कायम ठेवण्यात आले आहे आणि या सारणीमध्ये या प्रतिनिधित्वात जिथे e चा संदर्भ होता तेथे उदाहरणार्थ येथे b आणि e समतुल्य असल्यामुळे आपण त्यास b सह बदलवित आहोत ते ठीक आहे का तर आपण हे केले आहे एक ओळ काढून टाकली गेली आहे आणि एक समतुल्य असलेल्यासह काढून टाकली गेली आहे त्या विशिष्ट अवस्थेचा संदर्भ काढून टाकलेल्या अवस्थेसह लावला जातो तो येथे b आहे तर आता आपण अधिक तपास करू आणि पाहू की d आणि f पुढील अवस्था b आणि a b आणि a आणि आऊटपुट 0 आणि 1 0 आणि 1 आहे या प्रत्येक बाबतीत ते संबंधित इनपुटशी जुळत आहे तर आपण d आणि f समतुल्य आहेत असे म्हणू शकतो तर आपण त्यापैकी एक कायम ठेवू आणि त्यापैकी एक काढून टाकू तर f काढून टाकले जाईल कारण ते क्रमाने नंतर आले आहे तर आता पुढील स्लाइडवर जाऊ तर ते योग्य केले गेले आहे तर त्याआधी जिथे जिथे f चा संदर्भ होता तिथे d सह f काढून टाकणे आवश्यक आहे तर d सह f काढले गेले आहे आपण पाहू शकता की d सह f काढली गेली आहे त्यानंतर आपण पुढील परीक्षणासंदर्भात पाहू शकता की तिथे अशी एकही गोष्ट नाही ज्यामध्ये पुढील अवस्था आणि आउटपुट अगदी एकसारखे आहेत परंतु एक गोष्ट पाहू शकता की स्टेट b c आणि d वर जाते 0 0 c b आणि d वर जाते 0 0 तर हे d हे दोन d जुळतात 0 0 जुळतात 0 0 जुळतात तर फक्त येथे या ठिकाणी c आणि b जुळत नाहीत जर ते जुळले असतील तर आपण असे म्हणू शकतो की हे b आणि c समतुल्य आहेत b आणि c इनपुटवर सध्याची स्थिती आहे तर पुढील अवस्था b आणि c समतुल्य आहेत तर हे ट्यूटोलॉजी प्रमाणे आहे म्हणून आपण b आणि c समतुल्य म्हणू शकतो आणि आपण समतेसाठी शोधत आहोत अनावश्यकपणा शक्य तितका कमी करणे अपेक्षित आहे तर आपण त्यापैकी एक राखून ठेवतो आणि दुसर्यास काढून टाकतो तर आता तिथे 3 ओळी राहतात c काढून टाकला आहे आणि जिथे जिथे c चा संदर्भ होता तिथे आपण त्यास b ने बदलत आहोत तर येथे आपण त्या b च्या जागी बदलत आहोत आणि जर आपण परीक्षण केले तर असे दिसून येते की यापुढे कोणालाही काढून टाकणे शक्य नाही तर आता आपल्याला a b आणि d अशा तीन अवस्था मिळालेल्या आहेत तर या पद्धतीने सहा अवस्थांमधून आपण तीन अवस्थांपर्यंत आलो आहोत आणि आता जर आवश्यक असेल तर आपण त्यास स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम मध्ये रूपांतरित करू शकतो तर आपण ते पाहू शकता की हे a आहे 0 ते 0 आहे आणि आउटपुट 0 आहे तर हे 1आहे X बरोबर 1 साठी b आणि आउटपुट 0 आहे हे b आउटपुट 0 असेल नंतर b 0 राहील आउटपुट 0 आहे 1 आउटपुट 0 आहे आणि d वर जाईल d जवळ हे X साठी 0 च्या बरोबरीने आहे ते b कडे जाईल आणि आउटपुट 0 आहे b वर जायचे आउटपुट 0 आहे आणि 1 साठी ते a वर जाईल आणि आउटपुट 1 आहे तर ते आउटपुट वर जाईल आणि आउटपुट 1 बरोबर आहे तर ही लहान झालेली स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम आहे आणि आपण कोणताही इनपुट अनुक्रम देऊ शकता X च्या क्रमानुसार 1 0 0 1 0 1 1 वगैरे वगैरे आणि सद्य स्थिती 1 आहे आणि पुढची अवस्था b असेल तर आपण पुढील स्थिती काय आहे ते पाहू शकता पुढील अवस्था b असेल आणि संबंधित आउटपुट काय असेल हे 0 असेल नंतर 0 पुढील अवस्था b असेल आउटपुट 0 असेल तर हे करत असताना आपण मागील एक आणि सध्याचे एक किंवा आपण घेतलेल्या कोणत्याही क्रमांकासाठी हे आउटपुट सारखेच राहील तेथे असलेल्या समतेमुळे फक्त पुढील अवस्था मूल्ये वेगळी असतील तर हे इनपुट आउटपुट संबंध बदलत नाही आणि अर्थातच आपल्याला कमी फ्लिप फ्लॉपची गरज भासेल आणि मी म्हटल्याप्रमाणे जटिलता डिझाइनची गुंतागुंत आणि इतर बर्याच गोष्टी हार्डवेअर किंमत हे अवस्था निर्मूलनाचे फायदे आहेत अधिक पद्धती इतर पद्धती आपण पुढील वर्गात पाहू तर एएसएम चार्ट वापरुन सर्किट रियालिझेशनचा निष्कर्ष काढणे स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅमपध्दती सारखे आहे हे स्टेट असाईनमेंट्स स्टेट टेबल बनविणे कनाफ मॅप सारख्या सरलीकरणाच्या पद्धतीने डिझाइन समीकरण आणि शेवटी सर्किटमध्ये डिझाईन समीकरणांचे भाषांतर यासारख्या पद्धतींचे अनुसरण करते आणि मोठ्या कॉम्प्लेक्स सर्किटसाठी आपण पाहिले आहे की स्टेट टेबलला थेट डिकोडर OR आधारित अवस्था रूपांतरणात रुपांतरित करणे अधिक अर्थपूर्ण ठरू शकते आणि हा सर्किटचा एकत्रित भाग असेल आणि अनावश्यक अवस्था काढण्यासाठी अवस्था काढून टाकण्याचे तंत्र उपयुक्त आहे आणि जर प्रत्येक इनपुट गटासाठी ते समान किंवा समतुल्य स्थितीत गेले आणि समान उत्पादन देखील तयार केले तर दोन अवस्था समतुल्य मानल्या जातात म्हणून दोन्ही आवश्यक आहेत आणि रो निर्मूलन पध्दतीत समतेची चाचणी घेतल्यानंतर रो काढून टाकून रिडंडंसी अनुक्रमे काढून टाकता येते